या आणि पुढील लेक्चर मध्ये आपण कंपन्यांमध्ये डिप्लॉय केलेल्या आय् आय् ओ टी सिस्टम द्वारे रिसीव्ह करण्यात आलेल्या डेटा प्रोसेसिंग बद्दल बोलणार आहोत आपण या पर्टिक्युलर मॉड्यूल पर्यंत काय कव्हर केले आहे आहे ते पाहू आपण डिफरेन्ट टाईप चे सेन्सर इंडस्ट्रियल स्केल मध्ये डिप्लॉयमेंट बद्दल पहिले आहे विविध प्रकारचे सेन्सर्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि डिफरंट इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात आपण याबाबत चर्चा करून नंतर डिफरंट टाईप चे कनेक्टिविटी मेकॅनिझम कशाप्रकारे वापरले जाते ते बघितले आपण डिफरंट प्रोटोकॉल कम्युनिकेशन प्रोटोकॉल नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यासाठी लागणाऱ्या डिफरंट टोपोलॉजी व इतरही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आपण कनेक्टिविटी दरम्यान येणाऱ्या डिफरंट इशू बद्दल चर्चा केली आपण मागच्या काही लेक्चर्स मध्ये पहिले कि पर्टिक्युलर नेटवर्क मध्ये डिफरंट आणि ऍक्टटूयएटोर्स कनेक्टेड असतात डेटा कुठे तरी रीसिव्ह केला जातो उदाहरणार्थ क्लाऊड सर्वर किंवा आणखी कुठे तरी आपल्याला तो डेटा प्रोसेस करणे आहे रिसीव्ह केलेल्या डेटावर शक्य तितक्या लवकर प्रोसेस केली जावी डेटा वर प्रोसेस कशी करावी लागेल त्या ठिकाणी कोणते मेकॅनिझम आहे आयओटी डेटाच्या प्रोसेस संदर्भात कोणती विविध रिसर्च वर्क चालू आहेत याबद्दल आपण या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये आणि पुढील लेक्चर मध्ये हे पाहणार आहोत

आपण अलिकडच्या काळात खूप पॉप्युलर झालेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार कडे पाहू आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार किंवा स्मार्ट कार याबद्दल बोलू आपल्याला माहित आहेच की स्मार्ट कार मध्ये डिफरंट सेंसर आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेस असतात अशा स्मार्ट कार पुढील काही वर्षात एकमेकांशी कनेक्टेड असू शकतात अशा स्मार्ट कार खूप मोठ्या प्रमाणावर वोल्युम डेटा जनरेट करते करतील एका अंदाजानुसार या ऑटोनॉमस कार प्रत्येक सेकंदाला 100 MB डेटा जनरेट करतात म्हणजेच प्रत्येक सेकंदाला खूप मोठा डेटा जनरेट होऊन आपल्याला त्यासोबत डीलिंग करावे लागेल आपल्याला माहित आहेच की सेल्फ ड्रायव्हिंग कार मध्ये जी जीपीएस आणि सोनार मॉड्यूल असतात जीपीएस मुळे 50 Kbps तर सोनार मॉड्यूल मुळे 10 ते 100 Kbps स्पीड ने डेटा सेंड करतात LiDAR मॉड्यूल 10 ते 70 Mbps कॅमेरा 20 ते 40 Mbps स्पीड ने डेटा सेंड करतात आपल्या लक्षात आले असेलच की या ऑटोनॉमस कार चे इंडीव्हिज्युअल कॉम्पोनन्ट्स खूप मोठ्या प्रमाणात डेटा जनरेट करणार आहे कलेक्ट झालेल्या डेटाचे प्रोपर मिनिंग समजण्यासाठी डील करावे लागेल आपल्याला कलेक्ट आणि रिसीव्ह झालेल्या डेटाचे मिनिंग डिराईव्ह करण्यासाठी प्रोसेसिंग इंजिनची मदत घ्यावी लागेल ते इंजिन एक्झिक्युशन करावे लागेल आपण डेटाचे प्रोपर मिनिंग समजण्यासाठी डील कसे करणार त्यासाठी आपल्याला प्रथम रिसीव होणाऱ्या डेटाचे डिफरंट टाईप समजून घ्यावे लागतील डेटा गुणधर्मानुसार त्याचे टाईप असतात त्यामध्ये मध्ये मासीव पॉलीमॉर्फिसम असते मासीव पॉलीमॉर्फिसम म्हणजे आपण खूप मोठ्या प्रमाणावर डिफरंट टाईपचे सेन्सर्स बद्दल बोलत आहोत प्रेशर सेन्सर्स व्हायब्रेशन सेन्सर्स साऊंड सेन्सर्स आणि इतर बऱ्याच प्रमाणात डिफरंट टाईप सेन्सर्स उपयोगात येतात आपल्याला डिफरंट टाईपचे सेन्सर्स कडून जनरेट होणारा हेट्रोजीनीआस डेटा सोबत डील करावे लागेल कारण डेटाचे डिफरंट रेट आणि डिफरंट वरायटी असू शकेल एडिशनली डेटाचे डिफरंट फॉर्मेट डिफरंट प्रिसिजन लेवल असतील या डेटाचे वैशिष्ट्य दर्शविणारा मेट्रिक्स डिफरंट असतील डिफरंट वरायटी डिफरंट फॉर्म असलेल्या डेटा सोबत आपल्याला डील करावे लागेल पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसीव्ह झालेल्या डेटाचे व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला डेटा सोबत रियल टाइम मध्ये डील करावे लागेल रियल टाइम डीलिंग करावे लागेल आपण पाहिले आहे की कॉमन पाईप मधून रिसीव्ह होणारा डेटा हेट्रोजीनीआस स्वरूपात असतो कॉन्सेप्टचूअली आपण तसा विचार करू शकतो हेट्रोजीनीटि प्रॉपर्टी टाईमच्या बाबतीत डायनॅमिक होणार आहे हेट्रोजीनीटि प्रॉपर्टी टाईप देखील टाईम सोबत आणि पर्टिक्युलर डेटा रेलेवन्स प्रमाणे चेंज होत जाणार आहे डेटा युजफुल करण्यासाठी डेटा कंपोनेंट मधील कॅज्युअल आणि टेम्परल रिलेशनशिप समजून घेणे खूप महत्वाचे आहे डेटा रिसीव्ह झाल्यानंतर डेटा मध्ये टाईम आणि स्पेस डायमेन्शन स्वरूपात काही प्रमाणात कोरिलेशन एस्टॅब्लिश झालेले असू शकते अशाप्रकारे प्रकारे डील केलेल्या डेटाचे अॅट्रिब्यूट किंवा चारक्टरिस्टीस आपण अँप्रोप्रिएटली पाहिले आहेत आपल्याला डेटा प्रोसेस करायचा आहे परंतु डेटा प्रोसेसिंग साठी डिफरंट चॅलेंजेस आहे दिवसेंदिवस इंडस्ट्रियल सिस्टम मधले डेटा कॉम्प्लेक्सिटी वाढत आहे या इंडस्ट्रियल सिस्टम सायबर फिजिकल सिस्टमचे बेहवीवर एक्सहिबिट करतात एकमेकांशी कनेक्ट केलेल्या सायबर कंपोनेंट आणि डिफरंट मशीनच्या फिजिकल कंपोनेंट मध्ये एक प्रकारची इन्त्रिकते रिलेशनशिप असते डिफरंट एप्लिकेशन्स इंटरप्रीट करण्यासाठी काय करावे लागते तर सायबर फिजिकल सिस्टम मधून येणारा डेटा बद्दलचे डिफरंट पॅटर्न इंटरप्रीट करावे लागतात विथ मिनिमम लाटेन्सी ऍक्युरेट डिसिजन घ्यावे लागते म्हणजे कमीत कमी वेळात डिसिजन घ्यावे लागते म्हणजे कोणत्या प्रकारचा डेटा येत आहे त्या प्रकारच्या डेटा सोबत फ्युचर मध्ये काय करता येऊ शकते अशा प्रकारचे डिसिजन घ्यावे हे लागतात आधी डेटा स्टोअर करावा लागतो त्यानंतर आपण एनालिसिस करू शकतो परंतु डेटा स्टोअर करण्याआधी देखील पर्टिक्युलरली बऱ्याचदा रियल टाइम एप्लीकेशन साठी एनालिसिस करावे लागते रियल टाइम डिसिजन घ्यावे लागतात कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग एक्झिक्युट करावे लागतात डेटा एनालिसिस करावे लागते डिफरंट स्ट्रीम मध्ये कोरिलेशन शोधावे लागते आपण कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग पाहू वर स्लाईड मध्ये पर्टिक्युलर रुल बेस इंजिन फिगर काढून दाखवले आहे कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग इम्प्लिमेंट करण्यासाठी साठी रुल बेस इंजिनची मदत होऊ शकते रुल बेस इंजिन ही एक पद्धत आहे पर्टिक्युलर फिगर पाहूया आपल्याकडे कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग कॉम्प्युटेशन करणारे मेकॅनिझम आहे डिफरंट इव्हेंट सोसेस कडून डेटा येतो आणि तो फिल्टरिंग करून नको असलेले इव्हेंट वगळून पॅटर्न आणि रिलेशनशिप डीटेक्टिंग करण्यासाठी प्रोसेस करावा लागतो वरील सर्व गोष्टी कॉम्प्युट इंजिन मध्ये अँप्रोप्रिएटली कराव्या लागतील त्यानुसार काही प्रकारचे अक्टुवेशन होईल किंवा आपल्याला डेटा अँप्रोप्रिएटली एखाद्या एक्टरला पाठवावा लागेल किंवा स्टोअर करावा लागेल कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग पूर्ण करावे लागेल आणि त्याद्वारे कॅज्युअल आणि टेम्परल पॅटर्न शोधून काढून एक्सट्रॅक्ट करणे खूप महत्त्वाचे आहे रीअल टाईम डेटावर प्रोसेस करणे खूप महत्वाचे आहे रीअल टाईम डेटावर प्रोसेस करून घेतलेले डिसिजन व्हॅल्यू खूप महत्वाचे असते आपण प्रोसेसिंग बद्दल बोलत असल्यास ही प्रोसेसिंग कोठे केली जाते तर असे म्हणूया की आपल्याकडे वर फिगर मध्ये दाखविल्याप्रमाणे विविध प्रकारचे सेंसर आहेत सेंसर मोठ्या प्रमाणावर डेटा सेंट करतात आपल्याला तो प्रोसेसिंग करायचा आहे हे प्रोसेसिंग सेन्सर च्या जवळच असलेले एखाद्या स्मॉल सर्वर द्वारे केली जाईल जेणेकरून लाटेन्सी कमी होईल किंवा डेटा क्लाऊडवर पाठविला जाईल काही पार्ट स्मॉल सर्वर द्वारे प्रोसेस करणे आणि उरलेला पार्ट क्लाऊडवर पाठवणे असे देखील पॉसिबल आहे अशाप्रकारे डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग किंवा डिस्ट्रीब्युटेड कॉम्पुटिंग फ्लो लाल अरो ने दाखवला आहे तर सेंट्रलाइज कॉम्पुटिंग फ्लो ब्लू अरो ने दाखवला आहे बेसिकली ही सेंट्रलाइज कॉम्पुटिंग आहे तथापि डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग साठी हा एक पाथ आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेंसर कडून प्रोड्युस झालेला डेटा त्या ठिकाणी प्रोसेस करावा लागतो किंवा पूर्णपणे क्लाउड वर पाठविला जातो आणि क्लाऊड वर प्रोसेसिंग केले जाते त्याशिवाय काही डेटा प्रोसेसिंग सेंसर कडे आणि काही क्लाऊडवर प्रोसेसिंग होऊ शकते स्मॉल जॉब प्रोसेसिंग पूर्णपणे एज लेवल ला होऊ शकते आपल्याला तिन्ही प्रकारच्या डिफरंट पॉसिबीलीटीज इम्प्लिमेंट कराव्या लागतील आता या ठिकाणी महत्त्वाचे आहे की कोणत्या प्रकारचे प्रोसेसिंग काय प्रकार चे कॉम्प्युटेशन एज लेवल ला होऊ शकते ते इडेंटिफाय करणे आणि कोणत्या प्रकारचे प्रोसेसिंग काय प्रकार चे कॉम्प्युटेशन क्लाऊड लेवल ला होऊ शकते ते इडेंटिफाय करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्याला प्रोसेसिंग क्लाऊड आणि एज दरम्यान डिस्ट्रीब्युट करायचे असेल तर आपण त्या मध्ये डिफरेन्टीएशन आणि कॉररेस्पॉन्डिन्गली डिस्ट्रिब्युशन कसे करणार त्यासाठी आपण मिडलवेअर वापर करावा असे प्रपोज करण्यात आले मिडलवेअर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लेअर आणि एप्लिकेशन्स लेअर दरम्यान ची सॉफ्टवेअर लेअर पर्टिक्युलर मिडल वेअर सॉफ्टवेअर लेअर डिवाइस फंक्शनालिटी नुसार डिफरंट सर्विसेस प्रोव्हाइड करते मिडलवेअर च्या मदतीने सिक्युरिटी मेकॅनिझम पेमेंट करता येऊ शकते तसेच डिवाइस हेट्रोजीनीटि आणि कॉररेस्पॉन्डिन्गली डेटा हेट्रोजीनीटि हँडल करता येते

वेगवेगळे मिडलवेअर सोल्युशन प्रपोज करण्यात आले आहेत आणि त्यापैकी बरेच सर्विस ओरिएंटेड आर्किटेक्चर बेस मिडल वेअर आहेत आपण एन्ड टू एन्ड मेकॅनिझम पाहूया आणि स्टेप वाईज प्रोसेसिंग चे इम्पॉर्टन्स चित्र हाय लाइट करू या तर आपण या पर्टिक्युलर फिगर कडे पाहूया आम्ही बोलत आहोत आम्ही वेगवेगळ्या स्टेपबद्दल बोलत आहोत स्टेप एक क्लाऊड मधील रुल आणि अक्टशन कॉन्फिगर करत आहे असे कॉन्फिगरेशन क्लाऊड वर केल्यानंतर ते कॉन्फिगरेशन आणि रुल एज साईडला डिप्लॉय करावे लागतात आम्ही ती डिप्लॉयमेंट केली आहे त्यानंतर डिवाइस डेटा आय आय ओ टी सेन्सर मधून फ्लो होईल डिवाइस डेटा सेन्सर कडून एन्ड डिवाइस किंवा एज डिवाइस कडे फ्लो होणार आहे समजा एक एन्ड डिवाइस किंवा गेटवे पार्शल प्रोसेसिंग करत आहे त्यानंतर एज एजंट एनालॅटिक्स एजंट एग्रीगेशन फिल्टर रुल अप्लाय करणे अलर्ट जनरेट करणे या प्रकारच्या गोष्टी करतील त्यानंतर डेटा आणि एक्शन फ्लो क्लाऊड ला पुढील प्रोसेसिंगसाठी परत पाठविले जाईल त्या ठिकाणी आपण मागे म्हटल्याप्रमाणे कॉन्फिगरेशन रुल आणि कॉररेस्पॉन्डिन्ग ऍक्शन घेतल्या जातील त्यानंतर अॅक्च्युअल ऍक्शन घेतल्या जातील डेटा एनालिसिस करणे महत्त्वाचे आहे बेसिकली त्यानुसार ऍक्शन घेतल्या जातात बेसिकली डेटा एनालिसिस मोस्टली क्लाऊड वर करणे महत्त्वाचे आहे परंतु पार्टली एज साईडला म्हणजे गेटवे डिवाइस कडे करता येऊ शकते त्यानुसार ऍक्शन घेतल्या जातात आपण प्रोसेसिंग आणि एनालॅटिक्स बद्दल बोलत आहोत काही प्रमाणात बिजनेस एनालॅटिक्स करावे लागते बिझनेस प्रोसेसिंग एनालॅटिक्स त्याचे तीन डिफरंट टाईप आहेत प्रेस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह किंवा प्रेडिक्टिव्ह प्रेस्क्रिप्टिव्ह बेसिकली काय आणि कसे एक्शन परफॉर्म करणार आहात असे प्रश्न विचारतो कोणते अनबलर्स एक्शन येणार आहे काही ऑप्टिमिझशन टेक्निक किंवा सिमुलेशन मॉडेल डिसिजन मॉडेल वापरण्यात येणार आहेत काय इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारतो शेवटी आउटकम म्हणजे बेस्ट पॉसिबल बिझनेस डिसिजन घेतले जाते ते म्हणजे प्रेस्क्रिप्टिव्ह डिसिजन अर्थात नावात म्हटल्याप्रमाणे प्रेस्क्रिप्टिव्ह म्हणजे ते प्रिसक्राईब केले जाईल बेस्ट पॉसिबल बिझनेस डिसिजन काय आहे ते प्रिसक्राईब केले जाईल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आधी काय घडले आहे आणि सध्या काय होत आहे याबद्दलची चर्चा त्यानुसार बिजनेस मध्ये प्रश्न आणि संधी उपलब्ध होता डिस्क्रिप्टिव्ह एनालॅटिक्स अनबलर्स म्हणजे डॅश बोर्ड रिपोर्ट स्कोर कार्ड इत्यादी प्रेस्क्रिप्टिव्ह एनालॅटिक्स म्हणजे काय आणि का घडणार आहे प्रेस्क्रिप्टिव्ह एनालॅटिक्स अनबलर्स म्हणजे डिफरंट डेटा मायनिंग टेक्निक वेब मायनिंग टेक्निक आणि प्रेडिक्टिव्ह टेक्निक प्रेडिक्टिव्ह टेक्निक आऊटकम म्हणजे फ्युचर कंडिशन फोरकास्टिंग प्रोसेसिंग आणि एनालॅटिक्स बरेच डिफरंट सोलुशन इन प्लेस आहेत त्यापैकी 1 सोल्युशन चा सोर्स याठिकाणी देण्यात आला आहे ते पर्टिक्युलर सोल्युशन कोलंबो आणि इतर यांनी प्रपोज केले आहे ते पर्टिक्युलर सोल्युशन प्रोसेसिंग संदर्भातील सुपरवायझर कंट्रोल आणि मॅनेजमेंट याबद्दल बोलते या पर्टिक्युलर सोल्युशन मेकॅनिझम चे तीन कंपोनेंट आहे बेसिकली सेंट्रल पोझिशनला सर्विस क्लाऊड आणि बॉटम साईडला डिफरंट लेअर स्टॅक असतो प्रोडक्शन प्रोसेस ने सुरुवात होऊन त्यानंतर डिफरंट सेंसर आणि ऍक्टटूयएटोर्स कंट्रोल तसेच इंटरलॉकिंग SCADA MES आणि ERP इत्यादी असतात कोलंबो आणि इतर त्यांच्या सर्विस क्लाऊड सोल्युशन नुसार काही प्रमाणात सुपरवायझर रिमोट कंट्रोल फॅसिलिटी अवेलेबल झाली आहे हे सर्व सर्विस कंपोझिशन म्हणजे डिफरंट सर्विसेस क्लस्टर स्वरूपात एकत्र करणे हे काम देखील करते त्यालाच सर्विस कंपोझिशन असे म्हणतात सर्विस क्लाऊड तिसरा कंपोनेंट किंवा फंक्शनालिटी म्हणजे ऑटोमेशन हिएररचय व्हर्चुएलायझेशन अशाप्रकारे कोलंबो आणि इतरांनी प्रपोज केलेल्या सर्विस क्लाऊड च्या तीन प्रायमरी फंक्शनालिटी आहेत इतर सोल्युशन म्हणजे मिडास जे IOT M2M प्रकारचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते तर हा मिडास प्लॅटफॉर्म एक मॉड्यूलर स्केलेबल आणि सिक्युअर आर्किटेक्चरल प्लॅटफॉर्म आहे हे प्रीमियम आणि क्लाउड बेस्ड डिप्लॉयमेंट या दोन्हीसाठी एक फ्लेक्सिबल डिझाइन ऑफर करते म्हणूनच मिडास प्लॅटफॉर्मद्वारे एनालॅटिक्स करण्याचे विविध प्रकार आहेत रनटाइम एनालॅटिक्स करता येतात किंवा बॅच एनालॅटिक्स करता येतात आणि मिडास मधील रेपॉजिटरीमध्ये वेगवेगळ्या प्रिडिझाईन सोल्यूशन्स इम्प्लिमेंट केलेल्या असतात आता आपण प्रोसेसिंग मध्ये काय प्रकारचा रिसर्च सुरू आहे ते पाहू प्रोसेसिंग संदर्भात महत्त्वाचे रिसर्च वर्क झोउ आणि इतरांनी Zhou et al कॉररेस्पॉन्डिन्गली कम्प्लीट रेफरन्स स्लाइड्सच्या शेवटी पूर्णपणे देण्यात आला आहे हे पर्टिक्युलर वर्क कन्टेन्ट अवेर प्रोसेसिंग बद्दल बोलते तर प्रोसेसिंग कन्टेन्ट अवेर पणे केली जाते तर प्रोसेसिंग काय आहे याबद्दल माहिती असलेली कन्टेन्ट काय आहे ते इंडस्ट्रियल आय् ओ टी साठी ट्रान्समिशन आणि प्रोसेसिंग एनर्जी या मधील कॉस्ट एस्टॅब्लिश करणारे अनालॅटिकल एनर्जी मॉडेल बद्दल बोलतात काही प्रकारचे स्टोकेस्टिक फ्लुइड मॉडेल वापरून डेटा कोरिलेट आणि डेटा कोरिलेशन इन्फर करण्याचा आणि बेसिकली पर्टिक्युलर कोरिलेशन बेस डिसिजन घेण्याचा ट्राय करतात या पर्टिक्युलर सिस्टम चा उपयोग म्हणजे हाय कोरिलेटेड कन्टेन्ट अवेर डेटा सोर्सेस साठी डिस्ट्रीब्युटेड कॉम्पुटिंग एनबल करणे पुढचे कॉन्टेक्सट अवेर मेकॅनिझम अकबर आणि इतरांनी Akbar et al प्रपोज केले ते कॉन्टेक्सट अवेर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग साठी वापरतात ते स्ट्रीम प्रोसेसिंग बद्दल बोलतात प्रोसेसिंगसाठी डिफरंट स्ट्रीम डेटा डिफरंट सोर्सेस कडून असलेल्या डिफरंट कॉन्टेक्सट सहित येतो ट्रॅडिशनल सिस्टम चे लिमिटेशन्स म्हणजे त्या सिस्टम मॅन्युअल थ्रेशोल्डिंग वापरतात म्हणजे काही थ्रेशोल्ड मॅन्युअल पद्धतीने स्पेसिफाय केले जाते आणि त्यानुसार डिसिजन घेतले जातात असे डिसिजन कॉन्टेक्सट अवेर नसतात म्हणून अकबर आणि इतरांनी Akbar et al कॉन्टेक्सट अवेर इंजिन प्रपोज केले त्याला मायक्रो CEP इंजिन असे नाव दिले अड़ाप्टिव्ह क्लस्टरिंग टेक्निक मदतीने CEP व्हॅल्यू दरम्यानच्या डायनामिक बाउंड्री डिटेक्ट करून ऑप्टिमल रुल शोधतात तर ते डिफरंट रुलच्या मदतीने करतात जे नेचरमध्ये अड़ाप्टिव्ह आहेत आणि जे या डिफरंट डेटामधील कॅज्युअल आणि कॉन्टेक्सतुअल रिलेशनशिप काढू शकतात डे आणि इतरांनी Dey et al केलेले वर्क म्हणजे डिफरंट प्रोसेसिंग टोपोलॉजी वापर करणे रियल टाइम आय ओ टी प्रोसेसिंग सिस्टम मेसेज ब्रोकर च्या साह्याने करतात MATT या प्रकारचे मेसेज ब्रोकर आपण आधी शिकलो आहोत किंवा सिमिलर अपाचे काप्पा मेसेज ब्रोकर त्यांच्या सिस्टम मध्ये वापरता येऊ शकतो त्याचा उपयोग डिफरंट अनालॅटिकल पाईपलाईन मधील डेटा ट्रान्सफर साठी होतो

या वर्क मध्ये ते सिंगल मेसेज क्यू आणि स्केलेबल नसलेल्या सिंगल क्यू वापराबद्दल बोलत आहेत अर्थात त्यामुळे त्यामुळे लाटेन्सी वाढेल अल्टरनेटिव्हली जर आपण सिंगल मेसेज क्यू वापरत असाल तर डेटाची वोल्युम वाढेल त्यांच्याशी जोडलेल्या सेन्सरची संख्या कमी होईल आणि सेन्सरच्या बाहेर डेटा येण्याची पॉसिबल आहे कारण बफर स्पेस खूप लिमिटेड आहे तर या सर्व प्रॉब्लेमसवर अँप्रोप्रिएटली सोल्युशन काढले जाऊ शकते तर या प्रकारच्या सिंगल मेसेज क्यू बेस्ड सिस्टमला सामोरे जाण्यासाठी एक नैवे अॅप्रोच म्हणजे अधिक सर्व्हर इंस्टॉल करणे परंतु अधिक सर्व्हर इंस्टॉल करणे इम्प्रॅक्टिकल आहे आणि यामुळे एक्सिस्टिंग सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर चा योग्य यूटिलिझशन न होण्याची शक्यता देखील आहे डे आणि इतरांनी Dey et al हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांचे स्वतःचे आर्किटेक्चर प्रपोज केले त्यांच्या आर्किटेक्चर मध्ये प्रोड्युसर कंजूमर आणि मॉडेलिंग फेज होते प्रोड्युसर फेज टोपोलॉजी साठी सारखाच असतो त्यांनी डिफरंट सेंसर टोपोलॉजी एनालिसिस केल्या प्रत्येक सेंसर सेपरेट टॉपिक बरोबर कनेक्ट करण्यात आला किंवा मॅप केला गेला आणि बेसिकली या जंक्शन वर अग्ग्रेगेटेड करण्यात आले सेंसर टोपोलॉजी नंतर त्यांनी रूम टोपोलॉजी एनालिसिस केल्या रूम टोपोलॉजी बेसिकली टॉपिक लेवल अग्ग्रेगेटेड करतात पर्टिक्युलर रूम मध्ये डिफरंट सेन्सर डेटा आल्यावर टॉपिक नुसार रूम लेव्हलला एग्रीकेशन केले जाते फ्लो टोपोलॉजी देखील एनालिसिस केल्या फ्लो टोपोलॉजी मध्ये बिल्डिंगच्या डिफरंट फ्लोवर्स वर सेंसर इंस्टॉल करण्यात आले आणि सेन्सर डेटा एनालिसिस करून टॉपिक वाईस फ्लोवर्स लेव्हलला एग्रीकेशन करण्यात आले अशाप्रकारे सेंसर टोपोलॉजी रूम टोपोलॉजी फ्लो टोपोलॉजी एनालिसिस करण्यात आल्या प्रोड्युसर फेज बेसिकली सर्वच टोपोलॉजी साठी सारखाच असतो कंजूमर फेज टॉपिक डेटा एक्सट्रॅक्ट करतो आणि त्यांना डिफरंट की व्हॅल्यू पेअर मध्ये रूपांतरित करतो मॉडेलिंग फेज बेसिकली प्राप्त झालेल्या डेटाचे वर्कलोड मॉडेलिंग करते केड आणि इतरांनी Kaed et al सिमेंटिक रुल इंजिन एसआरई वापरण्याबद्दल बोललो ही रुल इंजिन या डिफरंट गेटवे किंवा एज वर डिप्लॉयमेंट करण्यात आले आहेत तर हे रुल इंजिन रुल तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या लोकेशन आणि मेजरमेंट प्रकाराशी संबंधित काही प्रकारचे हाय लेव्हल प्रोसेसिंग करणार आहेत तर ही प्रेलिमिनारी लेव्हलची प्रोसेसिंग रुल इंजिनद्वारे केली जाणार आहे सिमेंटिक रुल इंजिन डिफरंट डिव्हाइसेस साठी ऍब्स्ट्रॅक्टिव हेट्रोजीनीटि प्रोव्हाइड करणार आहे सिमेंटिक इंजिन चा पर्टिक्युलर कंपोनेंट च्या मदतीने लो लेव्हल रुल च्या बिजनेस लॉजिक ऑटोमॅटिकली इम्प्लिमेंट केले जाईल यामुळे डिवाइस मेटा डेटा लेवेरगिंग होईल आणि डिफरंट डिव्हाइसेस मधून कॉन्टेक्सतुअल डेटा रीट्रॅव्हल करणे सिमेंटिक रुल इंजिन द्वारे एनबल करणे शक्य होईल contextual वांग आणि इतरांनी Wang et al बीडीए आयओओटी फ्रेमवर्कसह प्रस्ताव ठेवत आहेत बीडीएचा वापराबद्दल बोलत आहेत याचा अर्थ मारिटाईम इंडस्ट्रीमध्ये वापरण्यासाठी बिग डेटा एनालॅटिक्स IIoT फ्रेमवर्क चा वापर होतो त्यांचे वेस्सेल BDA कंपोनेंट असलेले IIOT आधारित आर्किटेक्चर आहे त्याचा अर्थ बिग डेटा एनालॅटिक्स कंपोनेंट लँड लेवल ला एनालॅटिक्स करेल डेटा चा काही पार्ट वेस्सेल लेवल ला एनालॅटिक्स करेल तर काही पार्ट लँड लेवल ला एनालॅटिक्स करेल कॉररेस्पॉन्डिन्गली वेस्सेल लेवल लँड लेवल प्रोसेसिंग साठी इंजिन असतील अशाप्रकारे वेस्सेल लेवल आणि लँड लेवल कंपोनेंट असतील डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी कार्नोसकोसने आणखी एक सोल्युशन सांगितले आहे तर डेटा प्रोसेसिंग साठी त्यांचे डिफरंट कंपोनेंट आहेत त्यांच्याकडे सर्व्हिस इंजिन कॅल्क्युलेशन इंजिन आणि फिल्टरिंग कंपोनेंट आहेत तर या सर्व गोष्टी डेटा प्रोसेसिंग इंजिनवर केल्या जातील सर्विस कॉम्प्युटेशन डिफरंट टाइप्स चे कॉम्प्युटेशन आणि फिल्टरिंग डेटा प्रोसेसिंग इंजिनचे हे डिफरंट कंपोनेंट आहेत बेसिकली या पर्टिक्युलर इंजिन सोबत डिफरंट कंपोनेंट कन्सिडर करण्यात आले आहेत उदाहरणार्थ इंटरॅक्टींग अलार्म विथ डिफरंट मॉडेल डिस्कवरी कंपोनेंट सिक्युरिटी कंपोनेंट इंटिग्रेशन कंपोनेंट डेटा मॅनेजमेंट कंपोनेंट कॉन्फिगरेशन कंपोनेंट डिप्लॉयमेंट कंपोनेंट इत्यादी कंपोनेंट कन्सिडर करण्यात आले आहे आपण पाहू शकतात की या पर्टिक्युलर सर्विस इंजिन द्वारे कॉम्प्लेक्स इव्हेंट प्रोसेसिंग परफॉर्म करण्यात येऊ शकते इंजिन इव्हेंट डेटा बद्दल रियल टाईम कोरिलेशन आणि एग्रीकेशन याची काळजी घेईल हुसेन आणि इतर Hossain et al हेल्थ IIoT सोल्यूशन घेऊन आले त्यांच्या सोल्युशन मध्ये ते स्मार्ट होम आर्किटेक्चर बद्दल बोलत आहेत ते स्मार्ट घरे विचारात घेतात डिफरंट वेअरबल सेन्सर वापरण्यावर त्यांचा विचार आहे जे डिफरंट मानवांच्या मालकीचे असू शकतात आणि घरांमध्ये वेगवेगळे एंवीरोन्मेन्ट कंट्रोल सेन्सर देखील वापरतात एंवीरोन्मेन्ट कंट्रोल सेन्सर डेटा आणि वेरिएबल सेन्सर डेटा उदाहरणार्थ हेल्थ मॉनिटरिंग सेंसर SPO2 टेंपरेचर सेंसर ब्लड प्रेशर सेंसर इत्यादी या सेन्सर्स द्वारे गेटवे मधून क्लाऊड कडे डेटा एनालॅटिक्स साठी पाठविला जाईल एनालॅटिक्स नुसार डिफरंट युजरला डिफरंट सर्विसेस ऑफर केल्या जातील यूजर म्हणजे डिफरंट पिपल घरात राहणारी माणसं डिफरंट हेल्थकेअर वर्कर्स अशा प्रकारच्या सर्विसेस वापरू शकतील वांग आणि इतरांनी Wang et al केलेल्या कामात त्यांनी मल्टी एजंट सिस्टम फोर स्मार्ट फॅक्टरी सजेस्ट केली आहे त्या ठिकाणी आणि ते फिजिकल रिसोर्सेस उदाहरणार्थ मशीन आणि इतर प्रॉडक्ट बॉटम लेअर ला असतील त्या रिसोर्सेस ला सेन्सर्स कनेक्टेड असतील रिसोर्सेस देखील एकमेकांना कनेक्ट असतील या प्रकारच्या इंडस्ट्रियल नेटवर्क मध्ये डेटा सेंट्रलाइज प्रोसेसिंग तसेच सेंट्रलाइज इव्हेंट कडून येईल अशा प्रकारचा डेटा टिपिकली बिग डेटा असतो आणि त्यासाठी बिग डेटा प्रोसेसिंग करावी लागते सुपरवायझर कंट्रोल नुसार डिफरंट टर्मिनल लेवलला सुपरवायझर कंट्रोल होतो परफॉर्म केला जातो अलीकडच्या काळातील म्हणजे 2017 मधील एक काम थिओरिन Theorin et al आणि इतरांनी केले आहे ते लाइन इन्फॉरमेशन सिस्टम आर्किटेक्चर लिसाच्या Line Information System Architecture LISA वापराबद्दल बोलत आहेत लिसा इव्हेंट ड्रीव्हन इन्फॉर्मेशन सिस्टम आहे ज्यात डिफरंट इव्हेंट कंपोनेंट मेसेज बस कम्युनिकेशन एंड पॉईंट आणि सर्व्हिस एंड पॉईंट यासारख्या वेगवेगळ्या लुसिली कोप्लेड कंपोनेंट आहेत या डिफरंट कंपोनेंटसह हे आर्किटेक्चर आहे यासह आम्ही लेक्चरच्या या भागाचा शेवट करतो या लेक्चर मध्ये येथे सुरुवातीलाच मी डेटाच्या प्रोसेसिंग इम्पॉर्टंट का आहे त्याचे महत्त्व याबद्दल बोललो IIoT बेस्ट सिस्टममध्ये रिसीव्ह झालेल्या डेटाची वैशिष्ट्ये आणि मग आम्ही वेगवेगळ्या सोल्युशन द्वारे कार्य केले जे आयओटी सिस्टमच्या वेगवेगळ्या संदर्भात आणि त्यांच्या प्रोसेसिंगमध्ये डिफरंट आयओटी संदर्भातील इन्स्टॉलेशन आणि सोल्युशन याविषयी चर्चा केली या डिफरंट रेफरन्सेस चा आपण आतापर्यंत अभ्यास केला आहे प्रोसेसिंग कशी महत्त्वाची आहे आणि इंडस्ट्री प्रोसेस कशी इम्प्लिमेंट करता येईल याबद्दल कल्पना मिळविण्यात आपल्याला मदत करेल तर हे सर्व डिफरंट रेफरन्सेस आहेत पुढील लेक्चर मध्ये आम्ही काही आणखी केस स्टडीजबद्दल बोलणार आहोत अलिकडच्या काळात डेटाच्या आयओटी प्रोसेसिंगवर लक्ष केंद्रित करणारी आणखी काही डिफरंट सोल्युशन याबद्दल चर्चा करू धन्यवाद लेक्चर 33 शब्दकोष